नमस्कार NPTEL course 'Microwave integrated circuits' च्या पुढच्या session मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या course च्या तिसऱ्या आठवड्यात पोहोचलो आहोत ह्याआधीच्या lectures मध्ये आपण विविध microwave theories techniques याविषयी बोललो ह्या module मध्ये आपण microwave engineering मध्ये वारंवार वापरल्या जाणाऱ्या special class circuit parameters विषयी बोलणार आहोत त्यांना scattering parameters म्हणतात आता आपल्याला विविध circuit parameters ठाऊक आहेत जसे की impedance parameters admittance parameters पण हे parameters voltage आणि current वर अवलंबून असतात पण microwave engineering मध्ये voltage आणि current ला काही अर्थ नसतो एक कारण म्हणजे single conductor waveguides मध्ये voltage आणि current व्यवस्थितपणे मांडता येत नाही आणि two conductor wave guides मध्ये ते मोजणं कठीण असत त्यामुळे voltage आणि current पेक्षा आपण incident आणि reflected parts च्या भाषेत बोलतो s parameters incident आणि reflected wave मधील microwave device च्या विविध ports वरील संबंध स्पष्ट करतात तर आपण आता ह्या parameters बद्दल बोलू scattering parameters किंवा S parameters बद्दल बोलण्याआधी आपण impedance parameters बद्दल जाणून घेऊया जर आपल्याकडे अशा प्रकारचं N port network असेल तर सर्व voltages आणि currents यातील संबंध दाखवणाऱ्या matrix ला impedance matrix म्हणतात जर आपल्याकडे विविध ports वरील voltages चे column matrix असतील आणि हे column matrix विविध ports मधील currents असतील तर हा matrix आपला impedance matrix आहे तर कोणताही impedance parameter Zij हा Vi upon Ij असतो जेव्हा Ik 0 आणि k not equal to J अशाच प्रकारे आपण admittance matrix लिहू शकतो तर आपण पुन्हा slide वर पाहिलं तर हे आपलं N port network हवं ज्यात विविध ports वरचे voltages आणि currents दाखवले आहेत हा admittance matrix आहे तर कोणताही admittance parameter Y ij हा I i upon Vj असतो जेव्हा Vk 0 आणि k not equal to J आता आपण बोलूया reciprocity बद्दल काही circuits reciprocal असतात म्हणजे जर एका network च्या एखाद्या भागात काही voltage दिल आणि दुसऱ्या भागात I1 current वाहत असेल तर याची फेरबदल केली असता पहिल्या भागात तेवढाच current वाहायला हवा तर सोप्या शब्दात reciprocity ज्याबद्दल आपण आताच बोललो म्हणजे Zij Zji आणि Yij Yji

ह्या दोन्ही conditions सारख्याच असल्यामुळे यापैकी एकतरी condition झाली म्हणजे त्या network ला reciprocal network म्हणता येईल आणि जर ही condition पूर्ण झाली तर admittance किंवा impedance matrixचा transpose हा तोच matrix असतो त्याअर्थी circuit किंवा network reciprocal आहे तर आता आपण networkची अजून काही वैशिष्ट्ये जसे की reciprocity आणि losslessness याबद्दल बोलू reciprocity बद्दल आपण आधीच पाहिलं की Z किंवा Y matrix हे त्यांच्या transpose च्या समान असायला हवे आता आपण lossless असण्याची condition पाहू N port network मध्ये वापरली गेलेली complex power ह्या समीकरणाप्रमाणे मिळेल तर ही वापरली गेलेली total complex power आहे half V 1 I 1 conjugate अधिक half V 2 I 2 conjugate इथे अर्थात V 2 and I 2 च्या peak values घेतल्या आहेत R M S values नाही त्यामुळे half पकडले आहे तर अशा पद्धतीने आपण ते लिहू शकतो आता जर आपल्याला Z matrix वापरून VN च समीकरण लिहायचं असेल तर हे P total चे समीकरण मिळेल या आधीच्या समीकरणात मी चुकून M m असं लिहिलं होत जे Nm असायला हवे होते तर आता आपण शिकलो की lossless network मध्ये P total चा real part 0 असतो आता आपण हे वेगळ्या पद्धतीने पाहू जर फक्त एखाद्या port मधील currents 0 नसेल त्या port ला N dash म्हणूयात तर बाकी सर्व I M किंवा INs हे 0 असतील जर ही condition समीकरणाला लागू केली तर P total ची real value 0 होण्यासाठी Zn'n'In'In' ची real value 0 असायला हवी जर In' 0 नाही आहे त्यामुळे ह्याची किंमत 0 असण्यासाठी याची value 0 असायला हवी n' ची value कितीही असू शकते Zn'n' हा diagonal element आहे n' ची value कितीही असू शकते त्यामुळे कुठल्याही diagonal element ची real value 0 असायला हवी म्हणजेच diagonal element imaginary असले तरच network हे lossless असते आता आपण असं मानू की network lossless आणि reciprocal दोन्ही आहे आणि port N' बरोबरच N" मध्ये सुद्धा current 0 नाही जर आता In" सुद्धा शून्य नसेल तर P चा real part 0 होण्यासाठी म्हणजेच network lossless असण्यासाठी आपल्याला ही condition मिळेल जी सगळे diagonal elements हे imaginary from मध्ये असले पाहिजेत यातून मिळालेली आहे आपण पहिले की Zn'n' तसेच Zn"n" हे पूर्णतः imaginary आहेत आणि In'In' व In"In" हे पूर्णतः real आहेत त्यामुळे ही पूर्ण term पूर्णतः imaginary असेल आणि म्हणून ह्या दोन terms म्हणजे ही आणि ही च्या बेरजेचा real part हा शून्य असेल आणि त्यामुळे फक्त ही आणि ही term उरतील ज्या इथे लिहिल्या reciprocal network असल्यामुळे Zn'n"Zn"n' आणि ही condition circuit ला लागू करू आता दुसऱ्या दोन terms प्रमाणे ह्या दोन terms पूर्णतः real आहेत आणि ह्या पूर्ण termचा real part शून्य असल्याने ही term पूर्णतः imaginary असायला हवी जर ही term पूर्णतः real असेल आणि ह्या expression चा सगळा real part 0 असेल तर ती imaginary असेल त्यामुळे Zn'n" हीसुद्धा पूर्णतः imaginary असेल म्हणून lossless आणि reciprocal network साठी Z आणि Y matrix पूर्णतः imaginary असतील त्यामुळे असा निष्कर्ष काढता येतो lossless आणि reciprocal network साठीच्या impedance आणि admittance parameters च्या concepts आपण पाहिल्या आता आपण पुढच्या आणि महत्वाच्या विषयावर म्हणजे scattering parameters बद्दल बोलूया आधी सांगितल्या प्रमाणे scattering parameters काही फायदे असतात एक म्हणजे त्यात power ची संकल्पना असते आपण पुन्हा N port network कडे जाऊ ज्याबद्दल पण आधी बोललो होतो आपल्याला माहित आहे की विविध ports चे normalized voltages किंवा currents हे incident voltages च्या terms मध्ये खालील प्रमाणे लिहीतात VN आणि VN ची बेरीज त्या port च्या एकूण voltage एवढी असते आणि हे जर an आणि bn च्या terms मध्ये सुद्धा हे लिहिता येईल V port चे normalized voltages actual voltages च्या terms मध्ये अशा प्रकारे लिहितात आणि हे an bn एवढं असत तर हे लक्षात घेऊन आपण current आणि normalized current चा formulae खालीलप्रमाणे लिहू शकतो आपण normalized voltages and currents प्रमाणे normalized impedance matrix आणि एखाद्या element साठी समीकरण अशाप्रकारे लिहू शकतो तर आपण पाहू शकतो की input and output the incident or reflected waves ह्या bn's आणि an's असे देतात आता जर आपण Bs चा As शी संबंध दाखवणारा matrix लिहिला म्हणजे हा column matrix normalized reflective voltages or normalized reflected currents चा आहे आणि हा दुसरा column matrix incident normalized voltages or currents चा असेल तर त्यामधील संबंध दाखविणाऱ्या matrix ला scattering matrix म्हणतात तर impedance and admittance matrix प्रमाणे हा matrix सुद्धा दोन circuit parameters मधील परस्पर संबंध दर्शवितो इथे circuit parameters हे voltages or currents पेक्षा power च्या terms मध्ये सांगितले जातात आणि दुसरा फरक जो आपण थोड्याच वेळात पाहू तो म्हणजे हे scattering parameters characteristic impedances Z M वर अवलंबून असतात आपल्याला जर एखादा S parameter स्पष्ट करायचा असेल तर Sij bi ai जेव्हा ak 0 आणि K not equal to J तसेच आपण तो अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो असं म्हणतात की 2 port networks हे खूप प्रचलित आहेत आणि ते passive तसेच active circuits microwave components साठी वापरले जातात printers आणि alternators ही passive circuits ची तर amplifiers हे active circuits च्या 2 port networks ची उदाहरणे आहेत इतके प्रचलित असल्यामुळे S matrix च्या 2 port S parameters ला खास नावे दिलेली आहेत तर 2 port network साठी आपण b's ची समीकरणे लिहूया b1 S11a1S12a2 व b2S21a1S22a2 आणि हे b1 b2 अशा प्रकारे matrix मध्ये लिहू शकतो

त्या conditions आपण पुढच्या module मध्ये बघू